सर्वांना नमस्कार या वर्गात आपण काही कामगिरीच्या मुद्द्यांविषयी चर्चा करू ज्यात एडीसी आणि डीएसी दोघांसाठी सारख्या घटक आहेत आणि हे ऑफसेट एरर गेन एरर डिफरंशनल आणि इंटिग्रल नॉनलाइनॅरिटी एररच्या रूपात आहे म्हणून या बाबी ज्या आपण परिचित केल्या पाहिजेत आणि आपण ते एडीसी आणि डीएसी च्या ऑपरेशनसाठी कसे महत्त्वाचे आहे ते पाहू तसेच आपण एक एनालॉग ते डिजिटल कन्व्हर्टर आयसी पाहूया आयसी 0804 आणि त्याचा उपयोग कसा केला जाईल हे देखील या विशिष्ट व्याख्यानात बघूया आता आपण जेव्हा कामगिरी च्या मुद्द्यांविषयी बोलता आणि आपण गेल्या दोन वर्गात एडीसीवर चर्चा करीतच आहोत आपण पाहिले आहे की एडीसी हि एक क्लोझ लूप सिस्टम ठीक आहे म्हणून त्यात दोन्ही एनालॉग आणि डिजिटल घटक आहेत या मुळे एरर दोघांकडून तयार होईल ज्यामध्ये डिजीटल एरर हा बहुधा क्वान्टायझेशन मुळे उत्पन्न तर किती बिट्स आहेत आणि किती वेगळ्या पातळी आहेत त्या मुळे प्रत्यक्षात सुरवातीलाच एरर उत्पन्न होतात जर बिटची संख्या अॅनालॉग व्होल्टेजशी संबंधित पातळीपेक्षा जास्त असेल तर मधल्या चरणांमध्ये म्हणजे अस्पष्टता असू शकते तर ते ठीक आहे तर ही एक विशिष्ट गोष्ट आहे जी डिजिटलायझेशन भागातून येते आहे किंवा एररच्या डिजिटल भागातून येते आहे हे आपण बघू शकतो आणि जर कंपॅरेटर मध्यभागी असेल तर ही विशिष्ट एरर याविशिष्ट श्रेणीत इनपुट व्होल्टेज च्या प्लस हाफ एलएसबीपासून वजा हाफ एलएसबी पर्यंत अवलंबून असेल आणि जर ते असेल तर अॅनालॉग व्होल्टेज मधील प्रत्येक वॅल्यू प्लस हाफ व वजा हाफ एलएसबी मधेच संभाव्य आहे तर आता आपण या विशिष्ट एररच्या मीन स्केवर एरर ची गणना करू हे इजे स्क्वेअर डीई सारखे आहे आणि हे सर्व तितकेच संभाव्य आहेत तर त्यानुसार याची संभाव्यता हि एक भागिले क्यू सुधार आहे आणि जर आपण समाकलित केले तर आपण पाहू शकता की ते क्यू चौरस भागिले १२ आहे आणि जर इनपुट साइन वेव्ह असेल तर अशा एडीसीसाठी परस्पर सिग्नल टू नॉईस रेशो हे 6 ०२ गुणिले बिट्सची संख्या असे मोजले जाते आणि हे मूल्य अनेकदा दुर्लक्ष केले जाते तर अशा बिट्सची संख्या अधिक म्हणजे जास्त सिग्नल टू नॉईस रेशो तर येथे नॉईस हा क्वांटिझेशन एररशी संबंधित आहे किंवा त्याला क्वान्टायझेशन नॉईस असेही म्हणतात For sinusoidal input SNR 6 76 dB तर आता तुम्हाला त्यातील आणखी काही योग्य जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही कोणतेही डिजिटल सिग्नल प्रोसससिंग चे मूलभूत मजकूर उचलू शकता जिथे या भागावर बर्याच तपशीलांसह चर्चा केली असेल आपण फक्त हा परिणाम घेतो फक्त येथे हे जाणून घेण्यासाठी की हा एडीसी चा एक महत्त्वपूर्ण कामगिरीचा मुद्दा आहे हे ठीक आहे न आणि आपण अजून हे देखील लक्षात घेतो की जर आपण बिट्सची संख्या वाढविली तर हा क्वान्टायझेशन किंवा हा भाग म्हणजे सिग्नल टू नॉईस कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे बरोबर तर दुसरी ही गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे एररचा एनालॉग भाग आणि ज्यासाठी मुख्य स्रोत आहे जो कंपॅरेटरमधून येत आहे जे स्वीटचिंग आहे आणि आपण कंपॅरेटर कडून विविध गोष्टी पाहिल्या आहेत आता आपण या काउंटरकडे जात आहोत आणि इतर बर्याच ठिकाणी जेथे वास्तविक गणना आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि इथे ऑफसेट वाढणे एम्पलीफायरची लिनिअरिटी यासर्व गोष्टींमुळे स्वीटचिंग मधील घडतात आणि जे बहुतेकदा इनपुट व्होल्टेज तपमानावर अवलंबून असते तर इतरही काही स्रोत आहेत तर मग आपण त्याकडे लक्ष देऊ आणि यानंतरच्या स्लाइड्समध्ये त्यांना थोडे अधिक समजून घेऊ तर आम्ही ऑफसेट एरर ने सुरूवात करूया तर ऑफसेट एररला शून्य स्केल एरर देखील म्हणतात म्हणून जेव्हा आपण डीएसी कामगिरीच्या मुद्द्यांवर चर्चा केली तेव्हा हा भाग सारखा आहे असे डीएसीसाठी सांगितले आहे हा पैलू आपण जसे म्हणालो तसे एडीसी बरोबर एकत्र चर्चे मध्ये घेऊ आणि जेव्हा आपण पूर्वीच्या वर्गात एडीसीच्या काही कामगिरीबद्दल चर्चा करत होतो तेव्हा ते किती वेगवान आहे ते कार्य कसे करते किंवा किती बिट्स आहेत आणि त्याचा खर्च आणि इतर गोष्टींशी कसे संबंधित असू शकतात या काही गोष्टी आहेत ज्यावर आपण चर्चा केली नाही म्हणून आपण त्यांना एकत्र घेत आहोत तर डीएसी पाहुया जेव्हा डिजिटल मूल्य 0 आहे त्या वेळेस ही स्टेप वॅल्यू असते तर मी म्हटल्याप्रमाणे हे शून्य स्केल एररशी संबंधित आहे म्हणून जेव्हा डिजिटल इनपुट 0 असेल त्यावेळेस आदर्श प्रकरणात एनालॉग आउटपुट 0 असावे तर हे इथेच असले पाहिजे परंतु व्यावहारिक बाबतीत जर आपल्याला जे मूल्य इथे आढळले ते ऑफसेट एरर आहे किंवा डीएसीसाठी शून्य स्केल एरर आहे आणि आता आपण ते कसे मोजू आपल्याला दिसेल की ही व्हॅल्यू ही एक आदर्श ओळ आहे आणि डिजिटल आणि अॅनालॉग मॅपिंग ने या ओळीचे अनुसरण केले पाहिजे तर आपण पाहू शकता की या इनपुट डिजिटल कोडचे मूल्य काय आहे ते इथे आहे तर आपण या पद्धतीने ते मांडतो तर आपण पाहु शकतो की हे 11 भागिले 4 च्या जवळपास आहे जे आपण येथे पाहत आहोत तर हे आपल्याला योग्य दिसत आहे आणि त्यानुसार आपण म्हणतो की ऑफसेट एरर हे 1 अधिक 1 1 भागिले 4 5 भागिले 4 एलएसबी आहे हे अश्या प्रकारे मोजल्या जाते आणि ही उंची मोजली जाते आता एडीसी ऑफसेट एरर येते तर एडीसी ऑफसेट एरर म्हणून पुन्हा प्रारंभ करा जर 0 असेल तर इथले एनालॉग व्होल्टेज वाढत जाईल तर जेव्हा प्रथम संक्रमण होते तर येथे येथे जे प्रथम संक्रमण चालू आहे ते या ऑफसेट एरर किंवा शून्य स्केल एरर शी संबंधित आहे आणि मिड स्टेप व्हॅल्यू इथं कुठेतरी इथे आहे आणि संबंधित मध्यम स्केल मूल्य येथे कुठेतरी इथे असेल तर जर आपण फक्त फरक लक्षात घेतला तर हेच आपल्याला ऑफसेट एरर देते कारण हे या ओळीचे अनुसरण करीत आहे तर एकतर तुम्ही यावरुन घ्या किंवा याकडून घ्या तर कोणत्याही प्रकारे आपल्याला दिसेल की जे मोजले ते 1 गुणिले 1 भागिले 4 म्हणजे 5 भागिले 4 एलएसबी आहे तर या विशिष्ट उदाहरणात हे असे आहे बरोबर आणि मिड स्टेप हे अर्धे एलएसबी आहे हे अंतर जे आपल्याला मिड स्टेप मुळे समजते हे स्पष्ट आहे काय तर हे एक आहे वास्तविक आकृती आणि हीच आदर्श आकृती म्हणून जे आपल्याला अपेक्षित आहे आणि जेव्हा फरक 0 असेल तेव्हा आणि प्रथम संक्रमण होते जेणेकरून ऑफसेट एरर दिली जाते आणि जेव्हा आपण एडीसी ला कॅलिब्रेट करतो तेव्हा सुरुवातीच्या काळात ऍडजस्टमेन्ट केल्याने ऑफसेट एरर ची भरपाई केली जाते आणि त्याला ट्रिमिंग देखील म्हणतात काही पाठ्यपुस्तकात तुम्हाला हे ट्रिमिंग प्रमाणेच लिहिलेले दिसेल तर त्या प्रक्रियेद्वारे आपण ही ऑफसेट एरर ची भरपाई करू शकतो आता आपण जे पाहतो त्याला गेन एरर म्हणतात तर ऑफसेट एरर दुरुस्तीनंतर ट्रान्सफर फंक्शनवरील नाममात्र आणि वास्तविक गेन पॉईंट्समधील फरक म्हणजे गेन एरर तर ऑफसेट एरर असल्यामुळे ते योग्य नुकसानभरपाईच्या अधिकारानुसार दुरुस्त केले जाते आणि मग तुम्ही नाममात्र आणि वास्तविक पॉईंट शोधू शकतो तर नाममात्र पॉईंट मुळात ट्रान्सफर फंक्शनचे अनुसरण करीत आहे तर हे आपल्या या डिजिटल इनपुट कोडसाठी आहे आणि हा अॅनालॉग आउटपुट कोड आहे तर याला डीएसी म्हणतात तर इथे ते पोहोचले पाहिजे परंतु त्याच्या फुल स्केल वॅल्यू साठी ते काय झाले आहे हे अगदी वर गेले आहे तर हा तुमचा वास्तविक गेन पॉईंट आहे तर हा फरक म्हणजे तुमची गेन एरर तर या सर्व उदाहरणांमध्ये आपण पाहू शकता की काही मूल्ये दिली गेली आहेत ज्यामध्ये प्रतिनिधी मूल्ये दर्शविली गेली आहेत तर येथे गेन नेगेटिव्ह आहे म्हणून वजा 1 भागिले 1 गुणिले 1 भागीले 4 तर वजा 5 भागिले 4 एलएसबी हे संबंधित मूल्य आहे जे आपण एरर म्हणून पाहू शकता ठीक आहे एडीसीसाठी तर हा पुन्हा नाममात्र गेन पॉईंट आहे परंतु या एडीसीसाठी आपण पाहु शकता की वास्तविक गेन पॉईंट येथे आला आहे तर हे अगदी या ठिकाणी पोहोचले आहे तर हाच तो फरक आहे जो आपल्याला गेन एरर आहे आणि जर आपण गणना केली तर आपण पाहू शकता की या विशिष्ट उदाहरणासाठी हे उणे 3 भागिले 4 एलएसबी आहे तर ही एक गेन एरर आहे पुन्हा हे कॅलिब्रेशन ट्रिमिंग दरम्यान समायोजित केले जाऊ शकते आणि त्यानंतर एडीसी वापरण्यासाठी ठेवले जाऊ शकते म्हणूनच सुरुवातीला आपल्याला या ऑफसेट एररकडे पाहणे आवश्यक आहे आणि गेन एरर असल्यास नंतर नुकसानभरपाई द्वारे कॅलिब्रेशनच्या वेळी आपण त्यावर कशी मात मिळवता येईल ते पाहू पुढे डिफरंशियाल नॉन लिनीआरिटी एरर आहे तर ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे तर डिफरंशियाल नॉन लिनीआरिटी एररला बहुधा डीएनएल असे म्हणतात तर काही संदर्भात याला डिफरंशियाल लिनीआरिटी देखील म्हणतात याचा अर्थ असा आहे की त्याने रेषात्मक गोष्टीचे अनुसरण केले पाहिजे परंतु ते अनुसरण करीत नाही म्हणून ते नॉन लिनीआर होत आहे वास्तविक हे स्टेप रूंदी आणि एडीसीच्या 1 एलएसबीचे आदर्श मूल्य यांच्यातला फरक आहे आणि डीएसीसाठी वास्तविक स्टेप उंची आणि 1 एलएसबीचे आदर्श मूल्य तर येथे प्रथम एडीसी रेखाटले आहे तर वास्तविक एडीसी या प्रकारे कार्य करीत आहे हे तुम्ही पाहू शकता तर हा एनालॉग इनपुट व्होल्टेज आहे आणि हा संबंधित डिजिटल कोड आहे तर येथे आपण जे पहात आहात ते या ठिकाणाहून या जागेवर आले असावे तर केवळ बदल झाला पाहिजे परंतु तो आधीच झाला आहे तर ही एरर ही येथे आहे तुम्ही उणे अर्धा एलएसबी पाहू शकता जर आपण फक्त त्यातील फरक नोंद केला तर वास्तविक स्टेप मधील आणि 1 एलएसबीने दिलेला फरक तो हे इथे दिसला पाहिजे परंतु ते त्याच्या पुढे गेले आहे म्हणून हे अधिक अर्धा एलएसबी आहे तर या प्रत्येक कोडसाठी जो कोड येथे व्युत्पन्न होत आहे जो 0 0 1 किंवा 1 0 0 आहे तर आपल्याकडे विशिष्ट डीएनएल मूल्य असू शकते तर हा डीएनएल के कोडशी संबंधित आहे तो के च्या रुंदीने दिलेला आहे तर ही रुंदी वजा 1 एलएसबी होऊ शकेल 1 एलएसबी रूंदीने भागाकार केलेली वास्तविक रुंदी किती आहे तर हे एडीसीसाठी आहे जे आपण पाहू शकता के व्या कोडसाठी डीएनएल असे परिभाषित केले आहे आता डीएसीसाठी डीएनएल तर हा आपला डीएसी आहे तर ही आपली स्टेप उंची आणि आदर्श मूल्य आहे तर ही स्टेप उंची हे माहित आहे 1 एलएसबीने आपल्याला काय दिले पाहिजे तर हा डिजिटल इनपुट कोड आहे आणि डीएसीसाठी हे अनुरूप आउटपुट आहे तर आपण येथे काय पाहू शकता की ही स्टेप उंची आहे स्टेप उंची एका विशिष्ट कोडपासून दुसऱ्या कोड ची आहे तर हे मूल्य एलएसबीने दिलेल्या मूल्यापेक्षा जास्त असते तर हे अधिक 1 भागिले 4 आहे जे मोठे केले आहे आणि ते तुम्ही येथे पाहू शकता आणि या प्रकरणात ते त्यापेक्षा कमी आहे म्हणून या प्रतिनिधी आकृतीत हे वजा 1 भागिले 4 आहे आणि या प्रकरणात जे काही एनालॉग आउटपुट असेलते मागील मूल्य वजा आहे जेणेकरून आपल्याला स्टेप उंची मिळेल के व्या कोडसाठी एनालॉग व्होल्टेज आणि के वजा 1 कोडसाठी एनालॉग व्होल्टेज नंतर वजा 1 एलएसबी 1 एलएसबीने विभाजित केलेले आदर्श मूल्य काय आहे जेणेकरून डीएसीसाठी आपले के वे डीएनएल असेल आणि आपण काय पाहू शकतो की काउंटर प्रकार किंवा कंटिन्यूअस प्रकारचे रूपांतरण सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशनच्या तुलनेत चांगले डीएनएल वैशिष्ट्ये देतात आणि जर अशा परिस्थितीसाठी ही डीएनएल मर्यादा अर्ध्या एलएसबीपेक्षा जास्त असेल तर आपण विचार केला होता की ही क्वान्टायझेशन एरर अधिक किंवा वजा अर्धा एलएसबीच्या आत असतो आता डीएनएल आणखी अर्धा एलएसबी जोडत आहे मग आपल्याला एक बिट चा रेसोलुशन मध्ये तोटा झाला आहे या साठी आपण जे काही विचारात घेतले होते तो क्वान्टायझेशन चा भाग आहे तर या प्रकरणात एसएनआर तर एक बिट तोटा म्हणजे मुळात 6 02 एन जर एन बीट वापरला गेला म्हणून म्हणून एक बिट अंदाजे 6 02 एन होईल तर जे घडत आहे साधारणतः एक 6 डीबी कमी असेल तर डीएनएल मूल्यासाठी एसएनआर अनुरुप कमी होईल तर हे आहे कि ज्याची आपल्याला नोंद घ्यावी लागेल आणि तिथून आपण अशा एका गोष्टीकडे जाऊ ज्याला अविभाज्य नॉन लिनीआरिटी म्हणतात आणि संबंधित एररला आयएनएल एरर किंवा इंटिग्रल नॉन लिनीआरिटी एरर म्हणतात आणि हे काय आहे हे सरळ रेषेतून प्रत्यक्ष ट्रान्सफर फंकशन मूल्यांचे विचलन आहे आणि मग ते कसे दिसते ते पाहूया हे एडीसी आहे आणि त्यातले हे एनालॉग इनपुट मूल्य आणि संबंधित डिजिटल कोड आहे म्हणूनच हा आपला आदर्श आहे ठिपकेबाज रेषा संक्रमित करा आणि वास्तविक ही एक ठळक ओळ आहे जी आपण समजू शकता आणि आपण हे काय पाहू शकता येथे विचलन ठीक आहे तर येथे विचलन होत आहे म्हणून ही भिन्न विचलन ठीक आहेत आणि जर आपण हे अचूक हस्तांतरणापासून घडत असल्याचे मोजू शकले तर प्रत्यक्ष हस्तांतरण कार्यासाठी सरळ रेषा तर ही एलएसबी वजा 1 4 एलएसबी किंवा त्यापेक्षा जास्त मूल्ये वजा आहेत आणि डीएसीसाठी हे तुमचा आदर्श आहे आणि हे तुमचे वास्तविक आहे कोणत्याही डिजिटल कोडसाठी कोणत्याही के व्या कोडसाठी आपणास वास्तविक मूल्य काय आहे आणि आदर्श मूल्य काय आहे त्याच्या फरकातून आपल्याला आयएनएल एरर मिळेल ही काही उदाहरणे आहेत जी आपण पाहू शकता आपण आधीच डीएनएल एरर पाहिली आहे तर जर तुम्ही त्यास आरंभ पासून के व्या बिंदूपर्यंत जोडले तर तुम्हाला त्या विशिष्ट मूल्याची आयएनएल एरर मिळेल सुरुवातीपासून त्या विशिष्ट स्टेप पर्यंत तर हे त्या मूल्यांची बेरीज आहे आणि म्हणूनच या परिभाषेतून आम्ही आधीपासूनच आदर्श आणि वास्तविक पाहिले आहे जर तुम्ही वजा केले तर आपल्याला दोन्ही प्रकरणांसाठी आयएनएल मिळेल आणि मग आणखी एक संज्ञा आहे ज्याला एडीसीची अबसोल्यूट ऍकुरसी किंवा टोटल एरर म्हटले जाते जे एनालॉग मूल्य आणि आदर्श मध्य चरण मूल्य यामधील फरकाचे कमाल मूल्य आहे जे आपण जे पाहिले त्यातील जास्तीत जास्त आहे यात ऑफसेट गेन इंटिग्रल नॉनलाइनॅरिटी एरर्स आणि क्वान्टायझेशन एरर यांचा समावेश आहे तर ज्यात या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत त्यास आपण अबसोल्यूट ऍकुरसी किंवा टोटल एरर म्हणतात तर ही काही महत्त्वाची परफॉरमन्स मेट्रिक्स किंवा मुद्दे आहेत ज्यांचा आपण एडीसी आणि डीएसी बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा लक्षात घेणे आवश्यक आहे त्याशिवाय यात किती बिट्स आवश्यक आहेत आणि रूपांतरणासाठी वेळ आवश्यक आहे हे सुद्धा आहेत तर हे देखील असे मुद्दे आहेत जे एखाद्याने दुसर्याकडून उचलायला पाहिजे आता आम्ही एका विशिष्ट एडीसीकडे बघूया कारण आम्ही मागील वर्गात कोणत्याही एडीसी सर्किट किंवा आयसी उदाहरणाबद्दल चर्चा केलेली नाही तर आपण एडीसी 0804 शी परिचय करून घेऊ तर हे एडीसी 0804 लोकप्रिय आहे आपण बर्याचदा प्रयोगशाळेत वापरतो तर हे 8 बिट एडीसी असते आणि हा सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन प्रकार आहे ठीक आहे आणि आपण येथे जी एनालॉग इनपुट व्होल्टेज श्रेणी पाहता ती 0 ते अधिक 5 व्होल्ट इतकी आहे परंतु आपण ती बदलू शकतो तेव्हा आपण ते वाढवू शकतो ते पाहू हे इनपुट संदर्भ व्होल्टेज आहे जसे चेतसे हे आपल्याला माहिती आहे हे आंतरिकपणे व्हीसीसी भागिले 2 बरोबर निश्चित केले आहे आणि हे आपले व्हीसीसी आहे जर तुम्हाला वेगळ्या व्हॅल्यू वर सेट करायचे असेल तर ते कसे सेट करता येईल ते पाहू आउटपुट टीटीएल आणि सीएमओएस सुसंगत आहे अंतर्गत घड्याळाची वारंवारता हि या सूत्रानुसार आणि आर आणि सी दिली गेली आहे जर आपण अशा प्रकारे ठेवले तर 10 किलो ओहम आणि150 पिको फॅरड ही काही प्रमाणित मूल्य आहेत तर एफ चे मूल्य 607 किलो हर्ट्ज आहे रूपांतरण वेळ अंदाजे 100 मायक्रोसेकंद आहे आणि जसे आपण चर्चा केलेली तसे एकूण एरर अधिक किंवा वजा 1 एलएसबी आहे आणि म्हणजे जर आपण या 5 व्होल्ट संदर्भ वोल्टेज बद्दल बोलत असाल तर ही एरर 19 53 मिलीव्होल्ट किंवा त्यापेक्षा अधिक किंवा वजा 19 53 मिलीव्होल्ट होते तर आऊटपुट ट्राय स्टेटेड असेल आणि जर हे आउटपुट 0 असेल तर आपल्याला 0 व्होल्ट मिळेल सर्व 1 असल्यास 5 व्होल्ट मिळेल आता आपण चर्चा करू कि स्पॅन अॅडजस्टमेन्ट म्हणजे काय तर ते काय आहे ते पाहूया तर या प्रकरणात आधी हे 2 5 व्होल्ट बरोबर होते व्ही संदर्भ 2 5 व्होल्ट होता आणि डिजिटल इनपुट मध्ये रूपांतरित होणारे एनालॉग इनपुट व्होल्टेज 0 ते 5 व्होल्ट होते आता जर आपण हा व्ही संदर्भ 1 व्होल्ट बनविला तर पूर्ण स्केल 2 व्होल्ट आणि लहान व्हॅल्यू बनते सर्वात कमी मूल्य 0 व्होल्ट राहते तर ही कालखंड ० ते 5 व्होल्ट होती आता ० ते २ व्होल्ट होते तर सर्व 1 आता 2 व्होल्ट आहे पूर्वी सर्व 1 हे 5 व्होल्ट होते तर हे उपयुक्त आहे जेणेकरून आपण संपूर्ण श्रेणी वापरू शकता तर एन्कोड करण्यासाठी सर्व बिट्स आणि एनालॉग सिग्नल ज्यात कमी श्रेणी आहे अन्यथा ते कमी संख्येने बिट वापरेल आणि जर आपण उपलब्ध असलेल्या सर्व बिट्सची पूर्ण श्रेणी वापरली तर त्यानुसार क्वान्टायझेशन नॉईस कमी होईल आणि अर्थातच त्या विशिष्ट संदर्भात व्होल्टेज मिळविण्यासाठी आपण रेझिस्टर डिवायडर सर्किट वापरू शकतो जे असे काहीतरी आहे आणि जे संदर्भ व्होल्टेज निर्माण करू शकते 1 व्होल्ट डीसी आहे आणि जर आपण ते केले तर आपल्याला 0 ते 2 व्होल्ट मिळेल तर या प्रकरणात 1 एलएसबी म्हणजे काय तर 2 व्होल्ट संपूर्ण श्रेणी आहे तर 2 व्होल्ट बाय 2 चा घातांक 8 म्हणजे 7 8 मिलीव्होल्ट आहे जे एक चांगले प्रस्ताव आहे जर आपण यास निश्चित केले तर हे मूल्य हे सुमारे 19 मिलिव्होल्ट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर रिझोल्यूशन अधिकच वाईट होईल तर मग आपण त्यातील इतर बाबींकडे पाहू जर तुम्हाला शून्य शिफ्ट करायची असेल तर ते काय आहे तर अशा परिस्थितीत आपण अशा प्रकारच्या एका कॉन्फिगरेशनकडे पाहू तर हे आपले एनालॉग इनपुट आहे आता हे 1 5 व्होल्ट बरोबर जोडले गेले आहे आणि व्ही संदर्भ 1 25 व्होल्ट आहे तर व्ही संदर्भ 1 25 व्होल्ट म्हणजे कालावधी त्यापेक्षा दुप्पट आहे तर हा कालावधी 2 5 व्होल्ट असेल तर व्होल्टेज हा व्ही वजा 1 5 व्होल्ट जे इथे जोडलेले आहे तर हे 1 5 व्होल्ट आणि कालावधी 2 5 व्होल्ट आहे तर खालची श्रेणी 1 25 व्होल्ट आहे तर 1 5 अधिक 2 5 म्हणजे 4 व्होल्ट तर आता आपल्याला माहित आहे कि अॅनालॉग इनपुट 4 व्होल्ट आहे जेणेकरून या विशिष्ट व्यवस्थेद्वारे श्रेणी हि 1 5 व्होल्ट ते 4 व्होल्ट अशी आहे तर शून्य शिफ्ट म्हणजे सर्वात कमी मूल्य शून्य होते जर हे 0 असेल तर ते संदर्भ व्होल्टेज 0 ते 2 5 व्होल्ट हे करेल या व्यवस्थेसह ते 1 5 ते 4 व्होल्टमध्ये रूपांतरित होईल तर एलएसबी समतुल्य कालावधी 2 5 व्होल्ट आहे म्हणून 2 5 ते 2 घातांक 8 म्हणून 9 77 मिलीव्होल्ट म्हणजे एलएसबी समतुल्य किंवा रेसोलुशन आपल्याला मिळेल आणि आम्ही बायपोलर इनपुट वापरू शकतो तर यापूर्वी आम्ही आपल्याला पूर्वीच्या उदाहरणांमधे पाहिले आहे ते शून्य ते काहीतरी इतर मूल्य किंवा 1 5 ते इतर काही उच्च सकारात्मक मूल्य होते तर येथे एक उदाहरण आहे जेथे आपण पाहत आहोत की आपण बायपोलर इनपुट कसे वापरू शकतो तर या प्रकरणात व्ही आय वजा 5 वोल्ट ते अधिक 5 व्होल्ट आहे तर हा तुमचा व्ही आय आहे आणि आपण या प्रमाणे अधिक 5 व्होल्ट डीसी पुरवठा आणि एक प्रतिरोध यासारख्या नेटवर्क मध्ये कनेक्ट करतो तर या प्रकरणात या प्रतिरोधक डीवयडर नेटवर्कद्वारे येतो तर जर आपण गणना केली तर आपणास हे व्ही आय प्लस दिसेल आणि जेव्हा व्हीआय वजा 5 वोल्टपासून अधिक 5 व्होल्टमध्ये बदलते तेव्हा हे व्हीआय प्लस 0 व्होल्टपासून 5 व्होल्टपर्यंत बदलतो आणि मग आपले वास्तविक कार्य सुरु होते आपला हा कालावधी हा २ 5 व्होल्टचा आहे तर आपल्याला मिळणारा हा संपूर्ण कालावधी 5 व्होल्ट आहे तर हा तुमचा 5 व्होल्टचा कालावधी आहे आणि म्हणूनच हे आपले वजा 5 व्होल्ट 00 एच असेल आणि 5 व्होल्ट हे सर्व 1 म्हणजे हेक्समधील एफएफ असेल आता जर आपण या व्हीआय च्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले तर संपूर्ण श्रेणी 10 व्होल्ट आहे तर 10 व्होल्ट भागिले 2 चा घातांक 8 तर हे 39 01 मिलीव्होल्ट म्हणजे 1 एलएसबी समतुल्य किंवा आपल्याला या विशिष्ट सर्किटसाठी मिळणारे रेझोल्यूशन तर हे काही महत्त्वाचे पैलू आहेत तर या एडीसी ऑपरेशनशी संबंधित इतर गोष्टी ज्या आपण बघू शकतो जसे कि हे स्विच दाबून प्रारंभ करू शकता आणि हे व्यत्यय आहेत आणि इतर इनपुट जे आपण मायक्रोप्रोसेसर किंवा इतर सर्किट चा वापर करून देतो तर आपण त्यांचा वापर करू शकतो आणि मूलभूत एडीसी ऑपरेशन कार्यप्रणाली एनालॉगचे डिजिटलमध्ये रूपांतरण यावर आपण नुकतीच चर्चा केली जसे की नियंत्रणाचे इनपुट असतात आणि जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा आपल्याला डेटा शीटमधून शोधावे लगते आणि आपण त्यांचा वापर करतो तर मग अश्याप्रकारे आपण निष्कर्ष काढुया आणि आपण काय पाहिले की एडीसीमध्ये एरर चा स्रोत डिजिटल आणि अॅनालॉग भागातून दोन्ही भागातून येत असतो आणि डिजिटल भाग एरर क्वांटिझेशनशी संबंधित असतात एडीसीमध्ये अॅनालॉग इनपुटला शून्य देऊन आणि प्रथम संक्रमण होईपर्यंत वाढवून ऑफसेट एरर आढळते डीएसीसाठी जेव्हा डिजिटल कोड शून्य होते तेव्हा हे आउटपुट असते नाममात्र आणि वास्तविक गेन बिंदूंमधला फरक म्हणजे गेन एरर असतो आणि आपण पाहिले आहे की एडीसी आणि डीएसी दोन्हीसाठी याची गणना कशी केली जाते आपण पाहिलेली डीएनएल एरर म्हणजे एडीसीसाठी वास्तविक स्टेप रूंदी आणि डीएसीसाठी स्टेप उंची आणि 1 एलएसबीचे आदर्श मूल्य यांच्यातील फरक आयएनएल एरर आयएनएल एरर देखील आपण पाहिली आहे आणि हे थेट ट्रान्सफर फंक्शनमधील मूल्यांचे जे एक सरळ रेषेतून जाणाऱ्या मूल्यांमधील विचलन आहे आदर्श ट्रान्सफर फंक्शन देखील आपण लक्षात घेतले आहे आणि शेवटी आपण पाहिले आहे की एडीसी 0804 कसे कार्य कसे कार्य करते आणि स्पॅन अड्स्टमेन्ट शून्य शिफ्ट बायपोलर सिग्नल या सर्व गोष्टींचा उपयोग विविध प्रकारच्या ऑपरेशनसाठी आणि अनालॉग ते डिजिटल रूपांतरानासाठी कसा करू शकतो